नमस्कार शेवटच्या वर्गात आपण एका रांगेत RLC सर्किट आणि समांतर RLC सर्किटच्या स्टेप रिस्पॉन्स बद्दल चर्चा करीत होतो आणि असे पाहिले होते की जेव्हा आपण या प्रकारचे सर्किट्स सोडवितो तेव्हा निराकरण करणारे इक्वेशन म्हणून आपल्याला सेकंड ऑर्डर डिफरेंशियल इक्वेशन मिळते जेव्हा सर्किट अधिक कॉम्प्लेक्स होते तेव्हा कधीकधी या प्रकारचे इक्वेशन सोडवणे कठीण होते तर आपण आणखी एक तंत्र समजून घेण्याचा प्रयत्न करू जे लॅपलास ट्रान्सफॉर्म आहे जे समजणे सोपे आहे आणि जेव्हा आपण या प्रकारच्या सर्किटमध्ये लॅपलास ट्रान्सफॉर्म लागू करतो तेव्हा फर्स्ट ऑर्डर आणि सेकंड ऑर्डर सर्किट सोडविणे अधिक सोपे होते तर तपशिलांमध्ये जाण्यापूर्वी प्रथम लॅपलास ट्रान्सफॉर्म म्हणजे काय ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर या मॉड्यूल मध्ये आपल्यास लॅपलास ट्रान्सफॉर्मसह ओळख करून दिली जाईल आणि हे सायनुसॉइडल किंवा कदाचित नॉन साइनुसॉइडल इनपुट सह सर्किटचे विश्लेषण करण्यासाठी एक अतिशय शक्तिशाली साधन आहे आता सर्किटला टाईम डोमेन पासून फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये रूपांतरित करण्यासाठी आणि निराकरण प्राप्त करण्यासाठी लॅपलास ट्रान्सफॉर्मचा वापर केला जातो म्हणून जेव्हा आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म वापरतो तेव्हा आपण प्रथम सर्किटला टाइम डोमेनवरून फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये रुपांतरीत करतो त्याचे निराकरण मिळवतो आणि नंतर आपण पुन्हा इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म लागू करतो आणि परिणाम टाईम डोमेनमध्ये परत बदलला जातो आता लॅपलास ट्रान्सफॉर्मला फेजर विश्लेषणापेक्षा विस्तृत विविध प्रकारच्या इनपुटवर लागू केले जाऊ शकते म्हणून सुरुवातीच्या व्याख्यानात आपण फेजर म्हणजे काय आणि फेजर विश्लेषणाच्या सहाय्याने सर्किट कसे सोडवायचे यावर चर्चा केली परंतु फेजर विश्लेषणाची स्वतःची मर्यादा आहे कारण ती विविध प्रकारच्या इनपुटमध्ये लागू केली जाऊ शकत नाही म्हणूनच या प्रकारच्या सर्किट्स सोडविण्याच्या फेजर विश्लेषणापेक्षा लॅपलास ट्रान्सफॉर्म सोपे आणि शक्तिशाली आहे तर सुरुवातीच्या परिस्थितीसह सर्किट समस्या सोडविण्याचा हा एक सोपा मार्ग प्रदान करतो कारण यामुळे आपल्याला डिफरेंशियल इक्वेशन ऐवजी अल्जेब्रिक इक्वेशन सह फंक्शन करण्याची परवानगी मिळते म्हणून जेव्हा आपण RLC सर्किट्सवर चर्चा करीत होतो तेव्हा पाहिले की तेथे डिफरेंशियल इक्वेशन संकलित केले गेले आहे आणि आपण ते डिफरेंशियल इक्वेशन सोडवण्याचा प्रयत्न करीत होतो जेव्हा आपण अल्जेब्रिक इक्वेशनशी तुलना करता तेव्हा डिफरेंशियल इक्वेशन निराकरण थोडेसे कॉम्प्लेक्स होते अल्जेब्रिक इक्वेशन सोडवणे सोपे आहे लॅपलास ट्रान्सफॉर्मचा फायदा असा आहे की सर्किटमध्ये येणारे डिफरेंशियल इक्वेशन सहजपणे अल्जेब्रिक इक्वेशनमध्ये रूपांतरित केले जाऊ शकते आणि आपण ते सहजपणे सोडवू शकतो तर लॅपलास ट्रान्सफॉर्म आपल्याला सर्किटचा एकूण रिस्पॉन्स देण्यास सक्षम आहे ज्यात नॅचरल आणि फोर्सड रिस्पॉन्स दोन्ही असतात आणि हे एकाच ऑपरेशनमध्ये येते आता लॅपलास ट्रान्सफॉर्म कसे परिभाषित करू लॅपलास ट्रान्सफॉर्म F द्वारे दर्शविले जाते किंवा आपण LfF0 f e st dt म्हणू शकता s काय आहे s हे एक कॉम्प्लेक्स व्हेरिएबल आहे आणि द्वारे दिले आहे आता एक्स्पोनेंट चा st हा अर्ग्युमेंट आयामहीन आहे याचा अर्थ असा की जर आपल्याला st दिसत असेल तर t हे टाईम डोमेन असेल तर s हे फ्रिक्वेन्सीचे परिमाण असेल जेणेकरून st संयोजन आयामहीन होऊ शकेल तर s चे युनिट सेकंडचे इनव्हर्स असेल आता इक्वेशन मध्ये नुकतेच आपण लॅपलास ट्रान्सफॉर्मची व्याख्या पाहिली आहे ज्यामध्ये 0 वजा म्हणजे आपण म्हणू शकता t बरोबर 0 च्या आधीचा टाईम दर्शवितो तर हे आपल्याला सुनिश्चित करते की आपण सर्किट चालू करणे आणि बंद करणे यासारख्या घटनांचा समावेश करीत आहोत याचा अर्थ असा की स्टेप रिस्पॉन्स किंवा इम्पल्स रिस्पॉन्स यासारख्ये सिंगुलर फंक्शन या परिभाषेमध्ये समाविष्ट केली आहेत तर हे सिंगुलर फंक्शन म्हणून समायोजित करेल जो टाईम t बरोबर 0 वर विसंगत होतो तर लॅपलास ट्रान्सफॉर्मबद्दल आपण काय म्हणू शकतो आपण असे म्हणू शकतो की लॅपलास ट्रान्सफॉर्म हे फंक्शन f चे इंटिग्रल रूपांतर आहे जे टाइम डोमेनपासून कॉम्प्लेक्स फ्रिक्वेंसी डोमेनमध्ये होते आणि ते F द्वारे दर्शविले जाते आता जर आपण असे गृहित धरले की इक्वेशन मध्ये f ला टाईम t 0 पेक्षा कमीसाठी दुर्लक्षित केले तर याचा अर्थ असा आहे की आपण काय करीत आहात आपण हे गणिताचे प्रतिनिधित्व युनिट स्टेप फंक्शन गुणिला फंक्शन म्हणून करीत आहात तर आपण काय लिहू शकता f युनिट स्टेप फंक्शनसह एकत्रित केले जाऊ शकते तर तुम्ही फक्त f u लिहू शकता किंवा टाईमसाठी f म्हणू शकता t 0 पेक्षा जास्त किंवा समान आता या इक्वेशनमध्ये इंटिग्रेशन 0 पासून इन्फिनिटी पर्यंत आपण पाहिले तर याचा अर्थ असा की तो युनीलॅटरल आहे जो युनीलॅटरल लॅपलास ट्रान्सफॉर्म आहे बायलॅटरल रूपांतर असणारी दोन्ही बाजू आपल्याला हवी असल्यास आपण वजा इन्फिनिटी पासून तर अधिक इन्फिनिटी मध्ये F इंटिग्रेट करणे आवश्यक आहे अशावेळी F f e st dt आता f फंक्शनमध्ये लॅपलास ट्रान्सफॉर्म सर्व बिंदूवर असू शकत नाही तर f साठी लॅपलास ट्रान्सफॉर्म इंटिग्रेशन इंटिग्रल जे आपण येथे पाहिले ती मर्यादित व्हॅल्यू असली पाहिजे किंवा ती एकत्रित होईल जर आपल्याला F f e st dt चे इक्वेशन दिसले तर त्यात s ची व्हॅल्यू ठेवल्यास हे F f e t e jt dtमिळेल आता जर आपल्याला ची व्हॅल्यू मिळाली तर कारण ही युलरची Euler's ओळख आहे आपण फक्त लिहू शकता तर तुम्ही जर याचा मॉड घेतला तर हा होईल तर आपण काय म्हणू शकता t च्या कोणत्याही व्हॅल्यूसाठी याचा अर्थ असा की कोठेही ते मर्यादित व्हॅल्यू आहे तर आपण ते बाहेर काढू शकता इक्वेशनचा डावा भाग F f e t dt आहे आणि इंटिग्रेशन मर्यादित असावे तर याचा अर्थ असा की या इक्वेशनची व्हॅल्यू इन्फिनिटीपेक्षा कमी असावी आणि ही वास्तविक व्हॅल्यू σ साठी लागू असेल असे समजू सिग्माची व्हॅल्यू सिग्मा c आहे तर यासह आपण लॅपलास ट्रान्सफॉर्मच्या अभिसरण क्षेत्राची व्हॅल्यू शोधू शकता आपण असे म्हणू शकता की एकत्रित करण्याच्या निराकरणासाठी s चा वास्तविक घटक σ σc आहे तर जर आपण कॉम्प्लेक्स प्लेन मधील विशिष्ट स्थिती पाहिली तर x अक्षावर σ बदलत आहे आणि y अक्षावर ω बदलत आहे तर σc ही स्थिती सिमा रेखा आहे तर आपल्या C चे एकत्रिकरण् करण्यासाठी या इक्वेशनचे निराकरण σc असलेल्या क्रिटिकल व्हॅल्यूपेक्षा अधिक असले पाहिजे तर σc च्या उजव्या बाजूला जर आपल्याकडे निराकरण असेल तर आपण असे म्हणाल की आपले लॅपलास ट्रान्सफॉर्म अस्तित्वात असेल डाव्या बाजूच्या स्थितीसाठी निराकरण एकरूप होणार नाही तर आपण म्हणू की आपले लॅपलास ट्रान्सफॉर्म अस्तित्त्वात नाही तर आपण काय म्हणू शकतो F चा मॉड इन्फिनिटीपेक्षा कमी असल्यास याचा अर्थ असा की त्याचे निराकरण अस्तित्त्वात आहे आणि उर्वरित भागासाठी क्षेत्राच्या बाहेरील भागात निराकरण एकत्रित होणार नाही आणि म्हणून त्या विशिष्ट क्षेत्रात लॅपलास ट्रान्सफॉर्म अस्तित्त्वात नाही पुढे आपल्याला इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म शोधण्याची आवश्यकता आहे आणि इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म अशाप्रकारे दिले आहे L 1Fft12πj1 j∞1j∞Festds तर हे इनव्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म शोधण्यासाठीचे इक्वेशन असेल जेथे सरळ रेषेत इंटिग्रेशन वापरले आहे तर ते σ1 jω −∞ ω ∞ आहे तुम्हाला दिसेल की पुन्हा σ1 चे इनव्हर्स या विशिष्ट रेषेत पुढे जाईल तर आपण फंक्शन f आणि F ला लॅपलास ट्रान्सफॉर्म पेअर म्हणून मानतो जेथे f आणि F हे लॅपलास ट्रान्सफॉर्म पेअर आहेत याचा अर्थ असा की f आणि F दरम्यान एकमेकांशी देवाणघेवाण आहे आता आपण काही उदाहरणे घेऊया जेणेकरुन आपल्याला संकल्पना समजू शकेल तर प्रथम आपण युनिट स्टेप फंक्शन पाहू म्हणजे ते u आहे आता आपल्याला काय करायचे आहे तर म्हणजे युनिट स्टेप फंक्शनच्या लॅपलास ट्रान्सफॉर्मची व्हॅल्यू शोधावी लागेल जर तुम्ही हे पाहिले तर हे युनिट स्टेप फंक्शन आहे टाईम t 0 पेक्षा जास्त साठी युनिट स्टेप फंक्शनची व्हॅल्यू 1 आहे आणि टाईम t 0 पेक्षा कमी साठी युनिट स्टेप फंक्शनची व्हॅल्यू 0 आहे तर जेव्हा आपल्याला लॅपलास ट्रान्सफॉर्म शोधण्यास सांगितले जाईल तेव्हा तुम्ही हे लॅपलास ट्रान्सफॉर्मसाठी इक्वेशन वापराल Lut0 1e stdt 1se st।0 आता ही व्हॅल्यू 0 प्लससाठी 1 आहे तर आपण फक्त मर्यादा बदलू शकता आता ते 0 ते इन्फिनिटी होईल आणि आपल्याकडे केवळ e st इंटिग्रेट करण्याचा घटक असेल आपण इंटिग्रेट करता तेव्हा आपल्याला 1se st।0 मिळेल जेव्हा आपण मर्यादा घालता तेव्हा आपल्याला लॅपलास ट्रान्सफॉर्मची व्हॅल्यू 1s मिळेल युनिट स्टेप फंक्शन साठी लॅपलास ट्रान्सफॉर्मची व्हॅल्यू 1s दिली आहे आता a 0 पेक्षा जास्तसाठी एक्सपोनेन्शियल फंक्शन e atut साठी आपण फंक्शनची व्हॅल्यू ठेवली पाहिजे जेव्हा आपण इंटिग्रेशन मध्ये फंक्शनची व्हॅल्यू ठेवतो आणि सोडवतो तेंव्हा आपल्याला या इंटिग्रेशन चे आउटपुट 1sa म्हणून मिळते येथे देखील आपण 0 ते इन्फिनिटी दरम्यान इंटिग्रेशन करू कारण युनिट स्टेप फंक्शन केवळ 0 ते इन्फिनिटी पर्यंत 1 आहे तर आपल्याला फक्त e atut चे लॅपलास ट्रान्सफॉर्म मिळेल जे 1sa शिवाय काहीच नाही आता तिसरे फंक्शन म्हणजे युनिट इम्पल्स फंक्शन तर तुम्हाला येथे युनिट इम्पल्स फंक्शन दिसेल म्हणून जर आपल्याला युनिट इम्पल्स फंक्शनची अट लक्षात असेल तर आपण चर्चा केली या व्हॅल्यू 0 tdte0 1 कारण या विशिष्ट युनिट स्टेप फंक्शनचे क्षेत्रफळ 1 असेल आणि हे इन्फिनिटी ते अधिक इन्फिनिटी या ऐवजी मर्यादा 0 ते 0 बदलली जाऊ शकते कारण उर्वरित कारणास्तव t ची व्हॅल्यू 0 असेल हे आपल्याला आधीच माहित आहे जर आपण हे ज्ञान लागू केले आणि t च्या लॅपलासची व्हॅल्यू दर्शविण्याचा प्रयत्न केला कारण इम्पल्स फंक्शन t बरोबर 0 च्या व्यतिरिक्त सर्वत्र 0 आहे तर शेवटी आपल्याला त्याची इंटिग्रेशन व्हॅल्यू मिळेल e ला पॉवर 0 आणि त्याची व्हॅल्यू 1 आहे तर युनिट इम्पल्स फंक्शनचे लॅपलास 1 आहे आता f sin ωt u चे फंक्शन पाहू Sin फंक्शनचे लॅपलास फंक्शन असे दिले जाऊ शकते जर आपण 0 ते इन्फिनिटी दरम्यान इंटिग्रेट केले तर हे ut आहे जे sin omega t सह जोडलेले एक युनिट स्टेप फंक्शन आहे याचा अर्थ असा की मर्यादा 0 करण्याऐवजी आपण 0 पासून ते इन्फिनिटीपर्यंत मर्यादा घालू शकता कारण त्या कालावधीत केवळ फंक्शनला sin ωt ची व्हॅल्यू असेल अन्यथा फंक्शन ची व्हॅल्यू 0 आहे तर आपण काय लिहू शकता FsLsin wt0e stdt 0ejwt e jwt2je stdt एक्सपोनेन्शियल रूपात sin ωt संज्ञा रूपांतरित करू शकतो आता 12j आपण हे बाहेर काढू शकता कारण ते स्थिर आहे आणि जेव्हा आपण क्लब करता तेव्हा आपल्याला इक्वेशनच्या रुपात एक्सपोनेंट मिळेल 12j0e s jwt e sjwtdt आपण आत्ताच इक्वेशनच्या व्हॅल्यूची गणना केली आहे जर आपण पाहिले e ate stdt1sa तर आपण तेच वापरू याचा लॅपलास होईल 12j1s jw 1sjwws2w2 त्याचप्रमाणे आपण sin ωt ऐवजी cos ωt ठेवले तर आपणास ss2w2 म्हणून इक्वेशन मिळेल तर हे आपण इंटिग्रेशन सोडवून ऑफलाइन सत्यापित करू शकता आणि cos ωt ची व्हॅल्यू ठेवून त्या प्रकरणात इक्वेशन बदलेल आणि आपण सोडवाल आता लॅपलास ट्रान्सफॉर्मचे काही गुणधर्म पाहू या लॅपलास ट्रान्सफॉर्मचे गुणधर्म थेट इंटिग्रेशन पद्धत न वापरता आपल्याला ह्या जोड्या मिळविण्यास मदत करतात म्हणूनच आपण सुरुवातीस वापरलेले इक्वेशन म्हणजे LfFs0 fe stdt आहे तर फंक्शनच्या इंटिग्रेशनच्या मानक प्रक्रियेनुसार नजाता लॅपलास ट्रान्सफॉर्मची व्हॅल्यू शोधण्यासाठी आपण विविध गुणधर्मांचा वापर करू तर ते गुणधर्म काय आहेत ते पाहू प्रथम लिनिअरिटी आहे तर लिनिअरिटी चा अर्थ F1 आणि F2 हे f1 आणि f2 चे लॅपलास ट्रान्सफॉर्म आहे आपण काय शकतो की La1f1ta2f2ta1F1sa2F2s जेथे a1 आणि a2 हे स्थिर आहेत तर हे लॅपलास ट्रान्सफॉर्मचा लिनिअरिटी चा गुणधर्म दर्शवित आहे तर स्केलिंग नंतर आहे जर F हे f चे लॅपलास ट्रान्सफॉर्म असेल तर f च्या लॅपलाससाठी आपल्याला शोधणे आवश्यक आहे तर मग आपण हे सोडवू Lf0fate stdt जिथे a स्थिर आणि a0 आहे जर आपण xat dxa dt वर दिले तर c0fxe xsadx आपण x ची व्हॅल्यू ठेवून at ची व्हॅल्यू बदलल्यास f f होईल नंतर e st e xsa होईल आणि dx a dt तर Lf1a0fxe xsadx आता जर आपण या दोन इक्वेशनची तुलना कराल तर लॅपलास ट्रान्सफॉर्मची ही मानक व्याख्या आहे याचा अर्थ असा की आपण फक्त a द्वारे s पुनर्स्थित करत आहात आपण a द्वारे s द्वारे s पुनर्स्थित केल्यास दोन्ही एकसारखेच असतील म्हणून आपण म्हणू शकता की जेव्हा आपण लॅपलास ट्रान्सफॉर्मच्या व्याख्येची तुलना केली तर हे s दर्शवते ही मानक व्याख्या आहे आणि तुम्ही a द्वारे s द्वारे s पुनर्स्थित करा तर आपण डमी व्हेरिएबल t ला x सह बदलता जेव्हा आपण या दोघांची तुलना करता तेव्हा आपण हे सहजपणे म्हणू शकता Lf 1aFsa तर हे आपल्याला मिळाले 1 बाय a हे स्थिर आहे जेणेकरून आपण ते काढू शकता आता जर तुम्ही या दोघांची तुलना केली तर फरक इतकाच आहे की तुम्ही a द्वारे s द्वारे s पुनर्स्थित करत आहात तर दोन्ही इक्वेशन बघून या साध्या तुलनेत आपण असे म्हणू शकता Lf 1aFsa जर ही विशिष्ट अट वापरत असाल तर आपण असे म्हणू शकता कारण आपल्याला हे माहित आहे Lsin ωt 2s2 त्यानंतर Lsin 2ωt12s2222ωs242 यालाच आपण स्केलिंग म्हणतो आता लॅपलास ट्रान्सफॉर्मचा आणखी एक गुणधर्म पाहूया जो टाइम शिफ्ट आहे जर F हे f चे लॅपलास ट्रान्सफॉर्म असेल तर Lft au द्वारे दिले जाईल आपण फक्त लॅपलास ट्रान्सफॉर्म ची ही मानक व्याख्या वापरू शकता तर तुम्हाला मिळेल Lft au0ft aut ae stdta≥0 आता ut − a 0 t a साठी आणि ut − a 1 t a साठी म्हणून आपण हा गुणधर्म वापराल आणि नंतर आपले इंटिग्रेशन होईल Lft auafe stdt आता समजा x हा आणखी एक बदल आहे जो x t a नंतर dx dt आणि t x a आहे म्हणून t → a x → 0 आणि म्हणून t →∞ x →∞ अशा प्रकारे या अटींचा वापर करून आपण असे म्हणू शकता की सुधारित इंटिग्रेशन होईल Lft au0fxe sxadx आता आपण हे इक्वेशन पाहिल्यास e as स्थिर आहे तर आपण हे वापरू शकता आपल्याकडे जे उरले आहे ते म्हणजे0fxe sxdx जे फंक्शनच्या लॅपलास ट्रान्सफॉर्म f शिवाय काहीच नाही म्हणून जर आपण मानक व्याख्येशी तुलना केली तर आपण सहजपणे म्हणू शकता की हे f चे लॅपलास ट्रान्सफॉर्म आहे तर आपण असे म्हणू की लॅपलास् ट्रान्सफॉर्म हे s आहे तर शेवटी तुम्हाला जे मिळाले ते आहे Lft au0fxe sxadxe asF याला टाईम शिफ्ट असे म्हणतात म्हणजे एखाद्या फंक्शन मध्ये a ने उशीर झाल्यास s डोमेनच्या परिणामी e as ने उशीर न करता फंक्शनचे लॅपलास ट्रान्सफॉर्म गुणाकार करते जर आपल्याकडे फंक्शनसाठी थोडा उशीर असेल तर आपण फक्त लॅपलास ट्रान्सफॉर्म ला e as ने गुणाकार कराल आणि नंतर आपल्याला फंक्शनचे लॅपलास ट्रान्सफॉर्म मिळेल जे काही स्थिर व्हॅल्यू a द्वारे टाईम ने उशीर होईल म्हणून या विशिष्ट गुणधर्मास टाईम डिले किंवा लॅपलास ट्रान्सफॉर्म ची टाइम शिफ्ट गुणधर्म असे म्हणतात तर याचं उदाहरण घेऊ Lcos ωt s2s2 आता जर आपल्याला Lcos ω ची व्हॅल्यू शोधण्यास सांगितली गेली तर आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे तुम्हाला मिळेल Lcos wt aue asss2w2 तर आता या वेळेस आपले सत्र बंद करूया आपण पुढच्या वर्गात आपली चर्चा सुरू ठेवणार आहोत जिथे आपण लॅप्लेस ट्रान्सफॉर्मच्या आणखी काही गुणधर्मांवर चर्चा करू